आपणा सर्वांना सुप्रभात आता प्रोजेक्ट इव्हॅल्युशन व प्रोग्राम मॅनेजमेंटचा उर्वरित भागास सुरवात करू प्रोजेक्टच्या या इव्हॅल्युशनबद्दल आपण आधीपासूनच पाहिले आहे आता प्रोग्रॅम मॅनेजमेंट पार्टबद्दल जाणून घेऊया तर या लेक्चर मध्ये आपण प्रथम प्रोग्रॅम मॅनेजमेंटच्या विविध संकल्पना नंतर बेनिफिट काय आहेत आणि ते कसे मॅनेज करायचे यावर चर्चा करू तर प्रोग्रॅम मॅनेजमेंटला जाण्यापूर्वी आपण प्रथम ते पाहू आता प्रोग्रॅमचा अर्थ काय आहे ते पाहूया प्रोजेक्ट आम्ही यापूर्वीही पाहिले आहे तर प्रोग्राम म्हणजे बर्याच व्याख्या आहेत आणि त्यापैकी एक व्याख्या डी तर या डेफिनेशन नुसार प्रोग्राम प्रोजेक्ट चा एक समूह आहे तो प्रोजेक्ट चा संग्रह आहे जे प्रोजेक्ट चे स्वतंत्रपणे मॅनेजमेंट केले जाणे शक्य नसतील अशा काही फायद्यांसाठी समन्वयाने मॅनेज केले जातात प्रोजेक्ट स्वतंत्रपणे मॅनेज केले जाणे शक्य नसल्यास काही बेनेफिट मिळविण्यासाठी समन्वित मार्गाने मॅनेज केले जातात तर प्रोजेक्ट स्वतंत्र व्यक्तींकडून मॅनेज केले जातील तर ते स्वतंत्रपणे मॅनेजकेले जातील मिळणारे बेनेफिट जवळजवळ अत्यंत निग्लिजिबल असतील दुसर्या शब्दांत सांगायचे तर जर प्रोजेक्ट चे ग्रुप्स एकत्रित पद्धतीने सहकार्याने मॅनेज केले जाऊ शकतात तर संभाव्य बेनेफिट जे आपल्याला मिळतील जे जास्त नसावेत जर प्रोजेक्ट स्वतंत्रपणे मॅनेज केलेले असतील तर हा प्रोजेक्ट आणि प्रोग्राम्स मधील फरक आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या प्रोग्रॅम हा प्रोजेक्टांचा समूह आहे जे एकत्रित मार्गाने मॅनेज केले जातात जेथे बेनेफिट मिळविण्यास शक्य नसते अशे प्रोजेक्ट जे स्वतंत्रपणे मॅनेज केलेले असतात आता विविध प्रकारचे प्रोग्राम्स कोणते उपलब्ध आहेत ते पाहू हे विविध प्रकारचे प्रोग्राम्स आहेत एक स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स तर स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स म्हणजे असे प्रोजेक्ट जे प्रोजेक्टस चे समूह प्रोजेक्टांचे संकलन करतात जे एकमेव स्ट्रॅटेजि लागू करतात केवळ त्या प्रोजेक्ट चे ते अनुसरण करतील अशी स्ट्रॅटेजि अंमलात आणली जाईल म्हणूनच त्यांना स्ट्रॅटेजिक प्रोग्राम म्हणून ओळखले जाते बिजनेस सायकल प्रोग्राम हे या प्रोजेक्टांचे ग्रुप असतात ही संस्था बिजनेस सायकल प्रोग्राम हाती घेते तर विशिष्ट बिजनेस प्लांनिंग सायकल मध्ये प्रोजेक्ट ची कॅटेगरी एखाद्या संस्थेच्या अंतर्गत कोणते प्रोजेक्ट हाती घेतले जातात त्यास बिजनेस सायकल प्रोग्राम असे म्हणतात त्यानंतर पायाभूत सुविधा प्रोग्राम हे प्रोजेक्ट चे गट आहेत जे काही सामान्य पायाभूत सुविधा आणि त्याची अंमलबजावणी आणि त्याची देखभाल ओळखण्यासाठी क्रिया करीत आहेत म्हणूनच येथे प्रोजेक्टांचा समूह असल्याने काही सामान्य पायाभूत सुविधा ओळखण्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज करतात आणि त्याची अंमलबजावणी आणि देखभाल म्हणूनच हा प्रोग्राम पायाभूत सुविधा प्रोग्राम म्हणून ओळखला जातो तर मग आर अँड डी डेव्हलपमेंट किंवा रिसर्च व डेव्हलपमेंट प्रोग्राम आर आणि डी प्रोग्राम म्हणून ओळखले जाणारे अधिक लोकप्रिय आहेत हे समजणे सोपे आहे तर हे प्रोजेक्टचे ग्रुप आहेत जे सध्याच्या रिसर्च वर आधारित काही नवीन उत्पादने काही नाविन्यपूर्ण उत्पादन विकसित करण्यात गुंतलेली आहेत म्हणूनच याला रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आर अँड डी प्रोग्राम आणि नंतर इनोवेटिव्ह पार्टनर शिप म्हणून ओळखले जाते तर आजकाल बर्याच कंपन्या काही सहयोगी प्रोजेक्ट करतात ते एकत्रितपणे काही करतात एकत्रितपणे काही प्रोजेक्ट हाताळतात तर या प्रकारचे प्रोजेक्ट म्हणजे समान प्रकारच्या प्रोजेक्टांचे समूह विविध संस्थांच्या सहकार्यावर आधारित आहेत ज्यांना इनोवेटिव्ह पार्टनर शिप म्हणून ओळखले जाते येथे प्रोजेक्ट वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या काही सहयोगी कार्यावर आधारित आहेत आता आपण प्रोजेक्ट काय आहे हे आधीपासूनच पाहिले आहे प्रोग्राम काय आहे ते आपण आधीच पाहिले आहे आता प्रोग्रॅम मॅनेजर आणि प्रोजेक्ट मॅनेजर यांच्यात काय फरक आहे ते पाहूया रिसोर्स अलोकेशन किंवा प्रोग्राम्स साठी रिसोर्स अलोकेशन का करतात हे एन्ड यूजर्स वर अवलंबून असतील ते कदाचित सिस्टम अनॅलिस्ट डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर प्रोग्रामर कोडर इत्यादि असू शकतात तर विविध प्रोजेक्ट्स ला किंवा वेगवेगळ्या प्रोग्राम ला रिसोर्स अलोकेट कसे करता येईल हे करण्यापूर्वी आम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की रिसोर्स अलोकेशन जाणून घेण्यासाठी प्रोग्राम मॅनेजर आणि प्रोजेक्ट मॅनेजर यांच्यात काय फरक आहे तर मुख्यतः प्रोग्राम मॅनेजर तो एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट हाताळण्यास जबाबदार असतो तर प्रोजेक्ट मॅनेजर तो एकावेळी फक्त एक प्रोजेक्ट करतो त्याचप्रमाणे प्रोग्राम मॅनेजरचे त्याच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व स्किल रिसोर्स शी वैयक्तिक संबंध आहेत परंतु प्रोजेक्ट मॅनेजरचा वैयक्तिक संबंध नसतो तर त्याचा त्याचा रिसोर्स शी वैयक्तिक संबंध आहे प्रोग्राम मॅनेजरचा उद्देश रिसोर्सस चा ऑप्टिमल वापर करणे आहे रिसोर्ससचा आपण किती चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता परंतु प्रोजेक्ट मॅनेजर चा हेतू आहे की रिसोर्ससची मागणी कमीतकमी कशी करावी तो मागण्यांचे मिनिमायझशन कसे करू शकतो रिसोर्सससाठी केलेल्या मागण्यांचे मिनिमायझशन कसे प्राप्त करू शकतो मग प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजरच्या बाबतीत असे दिसते की प्रोजेक्ट जवळजवळ प्रोजेक्ट्स सारखेच असतात परंतु प्रोजेक्ट मॅनेजर तो प्रोजेक्ट किंवा प्रोजेक्ट मॅनेजराच्या इंटर्नल असलेल्या प्रोजेक्टचा वापर करतात ते युनिक असतात सारखे नसतात ते प्रोजेक्ट मॅनेजर च्या अधीन असतात ते युनिक म्हणून पाहिले जाऊ शकतात प्रोग्राम मॅनेजर आणि प्रोजेक्ट मॅनेजर यांच्यात हे फरक आहेत तर त्यानुसार विविध प्रोजेक्टना रिसोर्सचे वाटप करता येईल आता या स्ट्रॅटेजिक प्रोग्राम बद्दल जाणून घेऊ तर आपल्याला स्ट्रॅटेजिक प्रोग्राम मॅनेजमेंट पहावे लागेल तर हे स्ट्रॅटेजिक प्रोग्राम मॅनेजमेंट जाणून घेण्यापूर्वी आम्हाला हे माहित असले पाहिजे आपल्याला स्ट्रॅटेजिक प्रोग्राम माहित असणे आवश्यक आहे स्ट्रॅटेजिक प्रोग्राम मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की हे असे प्रोजेक्ट आहेत जे केवळ एकाच स्ट्रॅटेजि ची अंमलबजावणी करतात तर आता आपण या स्ट्रॅटजिक प्रोग्राम मॅनेजमेंट बद्दल पाहू शकतो प्रोग्राम मॅनेजमेंटाचा हा एक भिन्न प्रकार आहे वास्तविक शीर्षक हे धोरणात्मक प्रोग्राम मॅनेजमेंट असावे तर स्ट्रॅटजिक प्रोग्राम म्हणजे प्रोग्राम मॅनेजमेंट हा प्रोग्राम मॅनेजमेंटाचा एक वेगळा प्रकार आहे जेथे प्रोजेक्टचे पोर्टफोलिओ आहेत ते सर्व एका समान उद्दीष्टात योगदान देतात ते सर्व एकाच स्ट्रॅटजिसाठी कार्य करतात ते सर्व सामान्य उद्दीष्टात योगदान देतात तर हा प्रोग्राम मॅनेजमेंटचा आणखी एक प्रकार आहे जिथे ते सर्व प्रोजेक्टच्या पोर्टफोलिओमध्ये समान उद्देशाने योगदान देतात हे ओजीसी दृष्टिकोनावर आधारित आहे जिथे ओजीसी म्हणजे ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट कॉमर्स आहे ते पूर्वी सीसीटी म्हणून ओळखले जात असे तर आम्हाला प्रारंभिक प्लांनिंग डाक्युमेंट वापरायचे आहे म्हणजे प्रोग्राम मँडेट आता प्रोग्रॅम कसा तयार करावा ते पाहू प्रोग्राम तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या डाक्युमेंटची आवश्यकता आहे आम्हाला प्रोग्राम तयार करणे आवश्यक असलेला पहिला डाक्युमेंट म्हणजे प्रोग्राम मँडेट तर हे प्रारंभिक प्लांनिंग डाक्युमेंट प्रोग्राम हे प्रोग्राम मँडेट म्हणून ओळखले जाते प्रोग्राममँडेट मध्ये पुढील गोष्टी कशा आहेत याचे वर्णन केले आहे हे प्रोग्राम द्वारे वितरीत केलेल्या नवीन सर्विसेस किंवा कपॅबिलिटीज चे वर्णन करते तर कोणत्या सर्विसेस किंवा कोणत्या कपॅबिलिटीज विशेषतः नवीन ज्या प्रोग्रामने वितरित केल्या पाहिजेत ज्याचा या प्रोग्राम मँडेट मध्ये उल्लेख केला गेला पाहिजे मग संघटना कशी सुधारली जाईल सूचना संस्था पुढे कशी सुधारली जाऊ शकते तर त्या सर्व सूचना प्रोग्राम मँडेटमध्ये ठेवल्या पाहिजेत आणि अस्तित्त्वात असलेल्या संघटनात्मक उद्दीष्टांसह फिट व्हाव्यात म्हणून सर्विसेस किंवा कपॅबिलिटीज असे जे काही असतील ते पार पाडतील तर किंवा ते वितरित करेल त्यांना संघटनात्मक लक्ष्या साठी योग्य असले पाहिजे संघटनात्मक उद्दिष्टे कोणती आहेत तर या सर्विसेस कपॅबिलिटीज तसेच अस्तित्त्वात असलेल्या संस्था चे संस्थात्मक उद्दीष्टे किंवा उद्दीष्टांसह योग्य असतील त्या संस्थेस सुधारित करण्याच्या सूचना देतात प्रोग्राम डायरेक्टरने या योजनेसाठी चॅम्पियन नेमला तर सामान्यत लाइव्ह प्रोग्राम डायरेक्टरने या प्रकारच्या योजनांसाठी चॅम्पियन नेमला आहे म्हणून जसे की मी तुम्हाला प्रथम डाक्युमेंट आधीच सांगितले आहे प्रोग्राम तयार करण्यासाठी प्रथम डाक्युमेंट म्हणजे प्रोग्राम मँडेट प्रोग्रॅम तयार करताना इतर डाक्युमेंट वापरली पाहिजेत प्रोग्रॅम तयार करण्यासाठी या प्रकारची डाक्युमेंट आपण वापरलीच पाहिजेत आता प्रथम एखादा प्रोग्राम थोडक्यात जसे की नाव सुचवितने प्रोग्राम डिटेल्स येथे थोडक्यात समजावून सांगितले पाहिजे जे प्रोग्राम ब्रिफ म्हणून ओळखले जातात तो फक्त एक फिजिबिलिटी स्टडी इतकेच आहे यापूर्वी आम्ही पाहिलेला फिजिबिलिटी अभ्यास आणि आम्ही स्टडी केलेले तीन फिजिबिलिटी आम्हाला टेक्निकल फिजिबिलिटी फायनान्शियल फिजिबिलिटी आणि ऑपेरेशनल फिजिबिलिटी माहिती आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे फायनान्शियल फिजिबिलिटी किंवा कॉस्ट बेनिफिट अनॅलिसिस तर हा प्रोग्राम थोडक्यात म्हणजे फिजिबिलिटी च्या स्टडी सारखा आहे येथे फायनान्शियल इव्हॅल्युशन किंवा कॉस्ट बेनिफिट अनॅलिसिस वर जोर देण्यात आला आहे तर तेथे व्हिजन स्टेटमेंट असलेले डाक्युमेंट असल्याचे आवश्यक आहे म्हणून प्रत्येक संस्थेचे व्हिजन स्टेटमेंट काय असावे हे डाक्युमेंट संस्थेच्या नवीन कपॅबिलिटीज स्पष्ट करते तर या डाक्युमेंट मध्ये संस्थेच्या कोणत्या प्रकारची नवीन कपॅबिलिटी असेल हे या गोष्टीचे स्पष्टीकरण देते त्यानंतर ब्लु प्रिंट असणे आवश्यक आहे तर हे डाक्युमेंट नवीन कपॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी करण्यात येणार्या बदलांचे स्पष्टीकरण देते तर संस्थेमध्ये कोणती नवीन कपॅबिलिटी असणे आवश्यक आहे हे व्हिजन स्टेटमेंट मध्ये असले पाहिजे तर त्यांचे अनुसरण करणे आवश्यक आहे तर ती नवीन कपॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी असावी ती ब्लू प्रिंटमध्ये आहे फक्त एक मास्टर प्रिंट त्यास तयार करणे आवश्यक आहे अर्थात प्रत्येक संस्था ज्यांच्या कडे ब्लु प्रिंट आहे त्या संस्था आहेत नवीन कपॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी कोणते बदल करावे लागतील हे या डाक्युमेंट मध्ये स्पष्ट केले आहे तर आपण प्रोग्राम मॅनेजमेंटला कोणती मदत लागेल कोणती डाक्युमेंट किंवा कोणती आकृती किंवा कोणती साधने प्रोग्राम मॅनेजमेंट ला मदत करण्यासाठी वापरली जाऊ शकतात हे सांगू या प्रोजेक्ट मध्ये फिजिकल अँड टेक्निकल डिपेन्डनसिज असू शकते बर्याच बाबतीत काही प्रकरणांमध्ये प्रोजेक्ट स्वतंत्र असतात परंतु काही बाबतीत प्रोजेक्ट अवलंबून असतात म्हणजे एक प्रोजेक्ट पूर्ण करण्यापूर्वी आपण दुसरा प्रोजेक्ट करू शकत नाही उदाहरणार्थ समजा आपण दोन संस्था पाहूया की त्या कोणत्या दोन संस्था कॉम्पुटर विभागांमध्ये विलीन केल्या आहेत समजा हा एक प्रोजेक्ट आहे या दोन संस्थांचे कॉम्पुटर विभाग किंवा कॉम्पुटर इन्फ्रास्ट्रक्चर एकत्र होईल तर हा प्रोजेक्ट तिथे आहे तर पूर्वी ज्या दोन संस्था भिन्न इमारती मध्ये कार्यरत होत्या तर त्यांचे विलीनीकरण केले जाईल त्यानंतर यास प्रोजेक्ट मानले जाऊ शकते समजा विलीन झाल्यानंतर समजा ते दुसर्या इमारतीत स्थलांतरित होतील मग आपण पाहू शकता की दोन संस्थांच्या कॉम्पुटर विभागांचे विलीनीकरण करणे हा प्रोजेक्ट नवीन इमारतीवर पूर्णपणे अवलंबून आहे नवीन इमारत पूर्ण करणे कारण जोपर्यंत नवीन इमारत पूर्णपणे विकसित केली जात नाही तोपर्यंत त्यास दोन्ही संस्थांचे कॉम्पुटर विभाग हलवता येणार नाहीत तर येथे दोन संस्थांचे दोन कॉम्प्युटर विभाग विलीन केले गेले आहेत हा एक प्रोजेक्ट आहे आणि नवीन इमारत पूर्ण करणे हा आणखी एक प्रोजेक्ट आहे तर येथे दोन संस्थांचे दोन कॉम्प्युटर विभाग विलीन करणे दुसर्या प्रोजेक्टवर पूर्णपणे अवलंबून आहे जे नवीन इमारत पूर्ण किंवा पूर्ण करीत आहे तर मग आपण या डिपेन्डनसिजचे प्रतिनिधित्व कसे करू शकता त्या फिजिकल अँड टेक्निकल असू शकतात आपण प्रोजेक्टांमधील डिपेन्डनसिजचे प्रतिनिधित्व कसे करू शकता तर त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक डायग्राम आहेत तर तिथे एक विशिष्ट आकृती ज्याला डिपेंडेंसी डायग्राम म्हणतात तर हे डिपेंडेंसी डायग्राम वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधील फिजिकल अँड टेक्निकल डिपेंडेंसी दर्शविण्यासाठी वापरली जाऊ शकते म्हणून हे डिपेंडेंसी डायग्राम आहे जे पीईआरटी किंवा सीपीएम म्हणून ओळखल्या जाणार्या अॅक्टिव्हिटी नेटवर्क प्रमाणेच आहेत आपण ऍक्टिव्हिटी नेटवर्क वापरलेले असावेत तर हे डिपेंडेंसी डायग्राम अॅक्टिव्हिटी नेटवर्कसारखेच असतात आता बेनेफिट मॅनेजमेंट बद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण पाहूया बेनिफिट काय आहे म्हणून प्रत्येक संघटना काही वर्षानंतर गुंतवणूकीत खर्च केलेले पैसे तसेच त्यांना प्रॉफिट मिळवून देतील या आशेने काही गुंतवणूक करतात म्हणून आम्ही त्यास बेनिफिट म्हणून संबोधतो बेनिफिट वेगवेगळ्या प्रकारचे असतात आम्ही आधी पाहिले आहे की ते टँजिबल बेनिफिट किंवा इंटँजिबल बेनिफिट असू शकतात ते डायरेक्ट किंवा इन डायरेक्ट असू शकतात ते फिक्सड केले जाऊ शकतात किंवा ते बदलू शकतात तर आता हे पाहूया की हे बेनिफिट विविध प्रकारचे आहेत आपल्याला माहिती आहे की काही बेनिफिट सहज ओळखता येतील सहज मोजले जाऊ शकतात त्यांचे सहज परिमाण केले जाऊ शकते तर काही बेनिफिट ओळखले जाऊ शकत नाहीत काही बेनिफिट मोजले जाऊ शकत नाहीत काही बेनिफिट प्रमाणित केले जाऊ शकत नाहीत तर आम्हाला बेनिफिटचे विविध प्रकार माहित असतील आणि त्यापैकी कोणते ओळखले जाऊ शकतात त्यातील कोणत्या प्रमाणित केले जाऊ शकतात त्यापैकी कोणते मोजले जाऊ शकतात तर ते बेनिफिट मॅनेज करण्यास मदत करतील तर हे बेनेफिट मॅनेजमेंट संस्थेला अशी कॅपॅबिलिटी देते जी हमी देत नाही की यामुळे बेनेफिट मॅनेजमेंटची आवश्यकता भासते हे बेनिफिट मानजमेंट प्रूव्हाइड करतील हे बेनेफिट मॅनेजमेंट संस्थेला अशी कॅपॅबिलिटी देते जी हमी देत नाही की या व्यतिरिक्त बेनेफिट प्रूव्हाइड करेल आपल्याला फक्त बेनेफिट मिळविण्याच्या बेनेफिट मॅनेजमेंटची आवश्यकता आहे याचा अर्थ असा नाही की आपल्याला नेहमीच फायदा मिळत असतो आपण त्यांचे योग्य रित्या मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे त्यांना बेनेफिट मॅनेजमेंटाची आवश्यकता आहे हे प्रोजेक्ट बाहेर असले पाहिजे तर काही दिवस किंवा काही तासानंतर हा प्रोजेक्ट पूर्ण होईल तर हे बेनिफिट मॅनेजमेंट हे सहसा प्रोजेक्टच्या बाहेरील बाजूने हाताळले जाते म्हणूनच हे प्रोग्राम लेव्हल वर केले गेले आहे आम्हाला संस्थेचा फायदा हवा आहे आपणास माहित आहे की काही प्रोजेक्ट मुळे काही बेनिफिट होऊ शकतो परंतु काही बेनिफिट चे नुकसान होऊ शकते परंतु प्रोग्राम लेव्हलवर आमचे उद्दीष्ट अधिक बेनिफिट मिळविणे आवश्यक आहे म्हणूनच बेनिफिट मॅनेजमेंट हे प्रोजेक्ट बाहेरून किंवा बाहेर प्रोग्राम लेव्हलवर हाताळतात तर मग हे बेनिफिट मॅनेजमेंट किंवा हे बेनिफिट मॅनेजमेंट अमलात आणण्यासाठी आपण काय करावे आणि आपण काय प्रयत्न केले पाहिजेत म्हणून आम्ही प्रोग्राम मॅनेजमेंट पाहिल्या प्रमाणे आम्हाला अपेक्षित बेनिफिट डिफाइन केले पाहिजेत हे बेनिफिट मॅनेजमेंट करण्यासाठी आम्हाला प्रथम अपेक्षित बेनिफिट डिफाइन केले पाहिजेत आम्हाला अपेक्षित बेनिफिट ओळखणे आवश्यक आहे आम्ही ते डिफाइन केले पाहिजे परंतु मी आधीच सांगितले आहे की त्यांचे काही बेनिफिट सहजपणे डिफाइन केले जाऊ शकतात परंतु काही बेनिफिट जे आपण त्यांना डिफाइन करू शकत नाही मग आम्हाला कॉस्ट आणि बेनिफिट यांच्यातील बॅलन्स चे अनॅलिसिस करावे लागेल तर आम्हाला कॉस्ट आणि बेनिफिट यांच्यातील बॅलन्स चे अनॅलिसिस करावे लागेल आम्ही किती गुंतवणूक केली आहे ती आमची कॉस्ट आणि किती बेनिफिट मिळतो आहे येथे आपल्याला टँजिबल आणि इन टँजिबल फिक्स्ड आणि व्हेरिएबल आणि डायरेक्ट आणि इनडायरेक्ट बेनिफिट सह सर्व प्रकारच्या बेनिफिट चा विचार करावा लागेल तर आम्हाला सर्व बेनिफिट विचारात घ्यावे लागतील कारण ते मॅनेजरांपैकी काही सामान्यत ते इनटँजिबल बेनेफिट विचारात घेत नाहीत कारण ते त्यांचे मोजमाप करण्यास असमर्थ आहेत इनटँजिबल बेनेफिट चे प्रमाणित करण्यास ते असमर्थ आहेत ते मूल्य बेनेफिट अनॅलिसिस मध्ये विचारात घेत नाहीत परंतु हे आवश्यक आहे की टँजिबल आणि इनटँजिबल डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आणि फिक्स्ड आणि व्हेरिएबल यासह सर्व संभाव्य किंमतींचा विचार केला पाहिजे त्याचप्रमाणे सर्व संभाव्य बेनेफिट जसे की डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट बेनेफिट निश्चित आणि इनटँजिबल बेनेफिट निश्चित केले जातात आणि कोणते बदल बेनेफिट आहेत त्यास कॉस्ट बेनेफिट अनॅलिसिसच्या वेळी विचारात घेतले पाहिजे नंतर आपल्याला या किंमती आणि फायद्यांमधील संतुलनाचे अनॅलिसिस करावे लागेल मग पुढची पायरी म्हणजे बेनेफिट कसे मिळतील याची योजना आहे समजा या वेळी संस्थेला यंदा जास्त फायदा मिळाला आहे तर पुढच्या वर्षी त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा याची त्यांची योजना असणे आवश्यक आहे तर त्यांना योजना आखण्याची गरज आहे त्यांना काही विशिष्ट योजना डेव्हलप कराव्या लागतील जास्तीत जास्त काय बेनेफिट मिळू शकतात बेनेफिट कसे असतील भविष्यात जास्त बेनेफिट मिळतील मग त्यांच्या कर्तृत्वासाठी जबाबदाऱ्या वाटप कराव्या लागतील तर या प्रोजेक्ट मध्ये सामील असलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती प्रोग्राममध्ये सामील असलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वा साठी त्यांना जबाबदार्या नियुक्त केल्या जातील तर हे प्लॅन मध्ये असावे म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वासाठी आम्हालाही जबाबदाऱ्या वाटप कराव्या लागतील बेनेफिट मिळविण्याचे निरीक्षण करा म्हणूनच आम्ही प्लॅन बनविला आहे की नाही त्याचा कसा फायदा होईल तर केवळ प्लॅन बनवणे पुरेसे नाही मग आम्ही त्यांचे निरीक्षण केले पाहिजे नियमितपणे आम्हाला बेनेफिट च्या कर्तृत्वाचे परीक्षण केले पाहिजे आपल्याला पहावे लागेल कि आपण या वर्षी काय टार्गेट ठेवायचे आणि अधूनमधून आपल्याला असे म्हणायचे आहे की आपण कोणत्या टार्गेटजवळ आहोत की आपण टार्गेट च्या मागे पडलो आहोत की नाही तर जर आपण टार्गेटपेक्षा खूपच मागे पडत असाल तर कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून आपण आपले टार्गेट बेनेफिट साध्य केले पाहिजे तर आम्हाला बेनेफिट च्या कर्तृत्वाचे परीक्षण केले पाहिजे आणि ते नियंत्रित करावे लागेल म्हणून मी हे आधीच कसे सांगत आहे की आम्हाला कर्तृत्वा च्या उपलब्धीवर नजर ठेवावी लागेल बेनेफिट च्या कर्तृत्वाचे आम्ही निरीक्षण कसे करू शकतो म्हणूनच उदाहरणार्थ मी आधीच सांगितले आहे की आम्हाला काय फायदा मिळवता येत नाही कारण आमची सेवा प्रदान करत होती किंवा उत्पादन प्रदान करीत असताना आम्ही नियुक्त केलेल्या वेळेत प्रदान करू शकत नाही तर आपण मागे पडत आहोत का उशीर का होत आहे हे आपण पाहावे लागेल म्हणून आम्ही खबरदारीचा उपाय करू शकू जेणेकरून हा विलंब टाळता येईल विलंब सेवा टाळता येऊ शकत असल्यास आम्ही अधिक सेवा देऊ शकतो आम्ही बर्याच वस्तूंची विक्री करू शकतो तर यामुळे अधिक प्रॉफिट होईल म्हणूनच फायद्याच्या कर्तृत्वावर आपण काय नियमितपणे लक्ष ठेवले पाहिजे आपण मागे पडत असलेल्या एखाद्या गोष्टीवर आपण रेमिडिअल अकशन आवश्यक आहे तर की आम्ही टार्गेटेड बेनिफिट्स जवळ जाऊ शकतो तर आता आपण पाहूया की कोणत्या संस्थे साठी किंवा कोणत्या प्रोजेक्ट साठी संभाव्य बेनेफिट काय असू शकतात तर या बेनिफिट्समध्ये कदाचित मॅनडिटरी रिक्वायरमेंट सामील आहेत कोणत्या प्रकारच्या रिक्वायरमेंट असणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला बेनेफिट मिळू शकेल तर मॅनडिटरी रिक्वायरमेंट सर्व्हिस ची गुणवत्ता सुधारली तर याला क्यू ओ एस असे म्हणतात तर सर्व्हिसची गुणवत्ता सुधारली जाणे आवश्यक आहे मी आपणास दाखवलेल्या उदाहरणात आपोआप बेनेफिट होईल मी तुम्हाला आधीच सांगितले आहे कि सर्व्हिस देण्यास जर काही उशीर होत असेल आणि उत्पादनांची निर्मिती करण्यात जर तुम्हाला जास्त उशीर झाला असेल तर अर्थात ग्राहक अंतिम वापर कर्ता समाधानी नसेल आणि आम्हाला माहित आहे की ग्राहकांचा कोणता असंतोष आहे आणि बेनिफिट काय नाही आहे समाधानकारक ग्राहक जरी एक इन टँजिबल बेनिफिट असला तरी त्यातून संस्थेला प्रतिष्ठा मिळते आणि अधिक प्रॉफिट मिळू शकतो आम्हाला सर्विस ची गुणवत्ता सुधारित करावी लागेल मग प्रॉडक्शन वाढवावे लागेल कमी वेळेत आपण किती जास्त प्रॉडक्ट तयार करू शकू त्याला इन्क्रिज प्रॉडक्ट प्रॉडक्टिव्हिटी असे म्हणतात आपण काय वेगळे आहे ते पाहू शकतो आम्ही कदाचित काही स्वयंचलित साधने किंवा इतर काही गोष्टी वापरू शकतो ज्यामुळे आपण उत्पादन क्षमता कशी वाढवू शकता दिलेल्या कालावधीत उत्पादनांची संख्या कशी वाढवू शकता आणि मग आम्ही अधिक मोटिव्हेटड वोर्कफोर्स लोकांना चांगले कार्य करण्यास मोटिव्हेट करू शकते तर अधिक मोटिव्हेटड वोर्कफोर्स संस्थेला जास्त प्रॉफिट देऊ शकतो तसेच अशाच प्रकारे इंटर्नल मॅनेजमेंटचा फायदा होतो अवेअरनेस कसा निर्माण होऊ शकतो आणि चांगले मॅनेजमेंट कसे करू शकतो जेणेकरून आम्हाला अधिक फायदे मिळू शकतील तर उदाहरणार्थ आपण काही पुरस्कार वगैरे देऊन आणि त्यांना काही योजना इत्यादि देऊन कर्मचार्यांच्या म्हणण्या बद्दल जागरुकता निर्माण कराल तर काय होईल म्हणूनच आम्ही ते इंटर्नॅली मॅनेज करू शकतो की कर्मचार्यांना कोणते बेनेफिट मिळू शकतात कोणत्या प्रकारच्या चांगल्या आणि विविध बेनिफिट साठी प्रवृत्त करू शकतो जे मॅनेजमेंटसाठी इंटर्नल आहेत त्यांना योग्य मार्गाने हाताळावे लागेल उदाहरणार्थ आता समजा आम्ही सेल्स ची संख्या वाढवण्यासाठी काय केले पाहिजे आणि आता जर आम्हाला सेल्स ची संख्या वाढवायची असेल तर समजा सेल्स चालू आहे आणि आता जास्त सेल्स होण्यासाठी एम्प्लॉईज ला ओव्हर टाइम जॉब करावा लागेल तर अशी वेळ येईल की अधिक सेल्स झाल्या मुळे फायदा कमी होईल जेणेकरून ओव्हरटाइममधील कर्मचार्यांना देय रक्कम कमी असेल तर त्याचा फायदा म्हणून मानला जाणार नाही तर त्याऐवजी डीस बेनिफिट होईल तर आपण हे टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर या प्रकारच्या गोष्टींचा आपण काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून आपले बेनेफिट सुधारित वाढेल तर त्याचप्रमाणे आणखी एक फायदा रिस्क कमी झाल्याने होऊ शकतो व्यवसायातील रिस्क आणि प्रोजेक्ट रिस्क यासारखे विविध प्रकारचे रिस्क आम्ही यापूर्वीच पाहिली आहेत तर आमचा उद्देश रिस्क ची संख्या कमी करणे आहे नक्कीच जिथे जास्त रिस्क आहेत तेथे अधिक फायदा आहे अधिक प्रॉफिट आहे परंतु रिस्क हाताळणे अधिक महत्वाचे असेल तर आम्ही रिस्क ची संख्या कमी कशी करता येईल याची रिस्क कमी करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून शेवटी बेनेफिट सुधारू शकतील त्याचप्रमाणे आपण अर्थशास्त्र संस्थेची आर्थिक स्थिती काय आहे ती कशी सुधारली जाऊ शकते याबद्दल पहावे तर जर आर्थिक स्थिती सुधारली असेल आणि अर्थात याचा फायदा संस्थेला होईल त्यानंतर महसूल वाढ आणि असेर्लशन आपण कोणती पावले उचलावीत कारण महसूल वाढविणे देखील फायद्याचे मानले जाते महसूल वाढवण्यासाठी आपण कोणती पावले उचलली पाहिजेत तर त्या स्टेप्स चे काटेकोरपणे पालन केल्यास आपोआपच महसूल वाढविला जाईल आणि त्याचप्रमाणे स्ट्रॅटेजिक क्षेत्र देखील योग्य आहे म्हणून आपण जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी विशेषत धोरणे सुधारणे आवश्यक आहे तर या स्ट्रॅटजिक गरजा किंवा संस्था लेव्हल आहेत आपण प्रोग्राम स्तरावर स्ट्रॅटेजिक लेव्हल पाहिली आहे नंतर स्ट्रॅटजिक लेव्हल कोणती स्ट्रॅटेजिक टेक्निक किंवा स्ट्रॅटेजिक अकॅशन्स प्रोजेक्ट लेव्हलवर आहेत त्या स्पष्टपणे डिफाइन केल्या पाहिजेत तर त्याचा फायदा प्रोजेक्ट किंवा प्रोग्राम साठी किंवा संस्थेसाठी जास्तीत जास्त केला जाईल तर आता आपण त्यांचे बेनेफिट कसे मोजायचे ते पाहू आम्ही बेनेफिट कसे मोजू शकतो तर आम्हाला माहित आहे की असे काही बेनेफिट आहेत ज्याचे इव्हॅल्युशन आणि मूल्ये केले जाऊ शकतात उदाहरणार्थ आपण म्हणू एक्स कर्मचारी कमी केला तर डॉलर वाय वाचतात सध्या ऑटोमेशन सिस्टिम मुळे पूर्वी मॅन्युअल होती आता ऑटोमेशन मुळे आम्ही दहा कर्मचारी कमी केले आहेत तर आम्ही २०० डॉलर वाचवले आहेत तर ते सहजपणे परिमाणित आणि मूल्यवान असू शकते काही बेनेफिट त्यांचे प्रमाणित केले जाऊ शकते परंतु त्यांचे इव्हॅल्युशन केले जाऊ शकत नाही उदाहरणार्थ ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्या आमच्याकडे आधी हे मॅन्युअली होते आणि आता आम्ही सिस्टमद्वारे ऑटोमॅटिक केले आहे त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी यशस्वीपणे कमी झाल्या आहेत तर आम्ही सहजतेने त्याचे परिमाण करू शकतो परंतु आपल्याला त्याचे मूल्य किंवा बेनेफिट मिळतील जे त्याचे मूल्य असू शकत नाही त्याचप्रमाणे त्यांचे काही बेनेफिट त्यांना ओळखता येतील परंतु त्यांचे सहजपणे प्रमाणही दिले जाऊ शकत नाही उदाहरणार्थ परिसरातील एखाद्या संस्थेसाठी सार्वजनिक मंजूरी जेथे हे चांगले आहे आणि आपण हे मोबाइल उद्योग घेतले तर त्यांना आपल्या क्षेत्रात टॉवर ठेवायचा आहे यासाठी त्यांना स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल तर जर तुम्हाला मिळेलतर मग टॉवर लावता येईल अर्थात मोबाईल काय त्यांचे मोबाइल सिम अधिक विकले जातील आणि अर्थात त्यांना अधिक फायदा होईल तर या प्रकारचे बेनेफिट जसे मोबाइल इंडस्ट्री ला एखाद्या एरियात टॉवर सेट करण्या चे पब्लिक अँप्रूव्हल जर त्यांना अँप्रूव्हल मिळाले तर ते टॉवर उभारू शकतात आणि त्यांचे मोबाईल सिम विकले जाऊ शकतात आणि म्हणून त्यांचा अधिक फायदा होईल तर हे असे प्रकारचे फायदे ओळखले जाऊ शकतात परंतु ते सहजपणे परिमाणित होऊ शकत नाहीत तर या वर्गात आम्ही प्रोग्राम म्हणजे काय याबद्दल आणि काही प्रकारच्या प्रोग्राम मॅनेजमेंटचे काही तपशील याबद्दल चर्चा केली आहे बेनेफिट काय आहे विविध प्रकारचे बेनेफिट काय आहेत आणि बेनेफिट कसे मॅनेज करता येतील हे देखील आपण पाहिले आहे तर हे रेफरन्स आहेत आणि तसे आहे बहुतेक गोष्टी रेफरन्स 1 मधून घेतल्या गेलेल्या आहेत भिन्न प्रकारची कॉस्ट आणि बेनेफिट आम्ही रेफरन्स क्रमांक 2 वर पाहू शकतो खूप खूप धन्यवाद